0 बॅकग्राऊंड ऑपरेशनल एंपलीफायर II आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर शिकत आहोत आणि या आधी आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज म्हणजेच दोन महत्त्वाचे नियम पाहिले आहेत तेव्हा नियम नंबर एक प्रमाणे जर Vp आणि Vn हे दोन इनपुट आहेत आणि जर VpVn असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह असते नाहीतर आउटपुट हे निगेटिव्ह असते असे हे इनपुट आउटपुट रिलेशनशिप आहे हे आपण ग्रफिकली सुद्धा दाखवू शकतो त्यालाच आपण स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स असेदेखील म्हणतो तर हा रूल नंबर एक rule no 1 आहे आणि रूल नंबर दोन rule no 2 प्रमाणे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या कोणत्याही इनपुट टर्मिनल मधून करंट आत जात नाही व बाहेरही येत नाही म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा इनपुट एमपीडन्स इनफायर्नाईट असतो कारण आपण कितीही होल्टेज दिले तरी करंट झिरो राहते तर असे हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे महत्वाचे दोन नियम आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे कुठलेही प्रॉब्लेम या दोन नियमावरून सोडवू शकतात आणि तसेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वर आधारित कोणतेही सर्किट अनालाइज देखील करू शकतात आज आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे तीन महत्त्वाचे प्रसिद्ध असे सर्वसामान्य ऍम्प्लिफायर सर्किट पाहुयात हे तीन सर्किट म्हणजेच डिफरन्स एंपलीफायर इन्व्हर्टिंग एंपलीफायर आणि नॉन इन्व्हर्टिंग एंपलीफायर आहे तर आपल्याला हे तीन सर्किट शिकायचे आहेत आधी मी सर्किट डायग्राम काढतो मी इथे हे 3 कॉलम करतो आधी इथे डिफरन्स ऍम्प्लिफायर काढतो हे प्लस आणि मायनस असे दोन इनपुट आणि हे एक आउटपुट असलेले ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आहे तेव्हा जे नवशिके आहेत म्हणजेच जे विद्यार्थी पहिल्यांदाच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आधी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याआधी किमान या तीन ऍम्प्लिफायर मधील कॉमन स्ट्रक्चर ओळखता येणे हे सुद्धा नक्कीच आवश्यक आहे तर हे कॉमन स्ट्रक्चर आहे इथे तुम्ही NOPG हा थांब रुल वापरून हे लक्षात ठेवू शकतात तर इथे हे निगेटिव आउटपुट ला जोडलेले आहे इथे हे NOPG म्हणजेच N हे निगेटिव्ह साठी O हे आउटपुट साठी P हे पॉझिटिव्ह साठी आणि आणि G ग्राउंड साठी आहे तर इथे तुम्ही काय करणार हे निगेटिव्ह इनपुट इथे या रेजिस्टन्स मधून आउटपुट ला जोडायचे आहे आणि हे पॉझिटिव्ह इनपुट ग्राउंड ला जोडायचे आहे हे ग्राउंड टर्मिनल म्हणजेच रेफरन्स झिरो होल्ट टर्मिनल आहे अशाप्रकारे या सर्किट मध्ये निगेटिव्ह इनपुट इथे या रेजिस्टन्स मधून आउटपुट ला जोडले आहे आणि हे पॉझिटिव्ह इनपुट ग्राउंड ला जोडले आहे तेव्हा तुम्ही हे NOPG हा रूल वापरून लक्षात ठेवू शकतात या सर्किट ला डिफरन्स एंपलीफायर असे म्हणतात तेव्हा या सर्किट ला डिफरन्स एंपलीफायर असे का म्हणतात तेव्हा इथे हे दोन इनपुट आहेत आणि हे दोन इनपुट पूर्ण सर्किट साठी इनपुट आहेत तर असे हे माझे दोन इनपुट आणि एक आउटपुट चे संपूर्ण सर्किट आहे आणि या सर्किट ची काम करण्याची ची पद्धत सुद्धा फार सोपी आहे जर तुम्ही इथे 2 इनपुट ला दोन व्होल्टेज V1 आणि V2 असे दिले तर आउटपुट आपल्याला Vo kV2 - V1 असे मिळते तर अशाप्रकारे हे डिफरन्स एम्पलीफायर दिसते आणि इथे तुम्हाला निगेटिव्ह टू आउटपुट पॉझिटिव टू ग्राउंड असा हा NOPG नियम फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि हे सर्किट कसे काम करते किंवा काय काम करते तर हे डिफरन्स एंपलीफायर दोन इनपुटच्या डिफरन्स ला प्रोपोर्शनल असे आउटपुट देते तेव्हा असे हे डिफरन्स एंपलीफायर साठी इनपुट व आउटपुट मधील रिलेशनशिप आहे आता नंतर आपण काय करणार आहोत तुम्हाला कळलेच असेल तेव्हा इथे फक्त तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा हे सर्किट कसे दिसते आणि हे सर्किट काय करते तसेच या सर्किट च्या इनपुट आउटपुट रिलेशनशिप साठी काय फंक्शनल रुल आहे तर अशा या दोन गोष्टीं सोबत आपले हे डिफरन्स एम्पलीफायर आहे आता आपण हे इथे कॉपी करू याचे V1 हे इनपुट टर्मिनल ग्राऊंड ला जोडू म्हणजेच V1 0 आणि यामुळे काय घडते तर हे आधी सारखेच डिफरन्स एम्पलीफायर चे सर्किट आहे फक्त इथे एवढाच फरक आहे की इथे आपण व्होल्टेज V1 ऐवजी झिरो व्होल्ट देत आहोत आणि त्यामुळे आपले आउटपुट व्होल्टेज V0 हे Vo k k V2 असे होते हे आपण KVp असेदेखील इथे लिहू शकतो इथे हाच नियम आहे आणि तुम्ही पाहू शकतात कि आउटपुट हे फक्त एकाच इनपुट वर अवलंबून आहे कारण दुसरे इनपुट हे कॉन्स्टंट आहे तेव्हा या सर्किट ला फक्त एकच इनपुट आहे दुसरे इनपुट हे बदलत नाही ते कॉन्स्टंट राहते पण इथे या सर्किटमध्ये हे दोन इनपुट आहेत आणि दोन्ही इनपुट तुम्ही बदलू शकतात इथे मी या दोन्ही इनपुट पैकी एक इनपुट कॉन्स्टंट ठेवतो आणि या सर्किटला नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असेही म्हणतात इथे ही छोटीशी गोष्ट मी विसरलो तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या इथे प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स हवा त्यापैकी काही रेजिस्टन्स आपण नंतर काढून टाकुयात तेव्हा इथे हे Vn आणि इथे हे Vp आहे इथे आधी मी हा रेजिस्टन्स लावतो त्यामुळे Vn हे निगेटिव्ह व Vp हे पॉझिटिव्ह आहे आणि आता सध्या या रेजिस्टन्स साठी मी काहीही नाव देत नाही मी ते नंतर पाहतो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा हे रेजिस्टन्स नेहमी जोडी मध्ये असतात म्हणजेच हा रेजिस्टन्स R1 असा असेल तर या रेजिस्टन्स ची सुद्धा व्हॅल्यू ही R1 इतकीच असेल आणि जर हा रेजिस्टन्स R2 इतका असेल तर हा दुसरा रेजिस्टन्स सुद्धा R2 याच व्हॅल्यू चा असेल तेव्हा असे हे दोन सारखे रेजिस्टन्स इनपुट सोबत जोडले आहेत आणि हे दुसरे दोन रेझिस्टन्स इनपुट ला जोडलेले नाहीत तेसुद्धा सारख्याच व्हॅल्यू चे असतील इथे अजून ही एक गोष्ट मी विसरलो तेव्हा इथे मी हे R1 व R2 या व्हॅल्यू चे रेजिस्टन्स आणि इथे सुद्धा R1 व R2 या व्हॅल्यू चे रेजिस्टन्स जोडतो आणि आता हे आपले नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे या एम्पलीफायर ला नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे का म्हणतात कारण याचे आउटपुट फक्त एकाच इनपुट वर अवलंबून आहे आणि ते आउटपुट साधे सरळ KV2 असे आहे आणि जर V2 हे इनपुट पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट सुद्धा पॉझिटिव असते आणि म्हणून याला नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे म्हणतात आता तुम्ही इथे एक छोटीशी गोष्ट पाहू शकतात तर इथे मी इनपुट V2 देतो त्यामुळे इथे थोडे करंट अशाप्रकारे फ्लो होईल ते असे इथून सुरुवात होऊन इकडे ग्राऊंड ला जाते नियम क्रमांक 2 प्रमाणे या इनपुट मधून कुठलेही करंट जाणार नाही तेव्हा हे करंट फक्त असेच फ्लो होईल आणि त्यामुळे या पॉइंटला असलेले पोटेन्शियल Vp हे पोटेन्शियल डिव्हायडर रूल वापरून Vp V2R1R2 x R2 असे असेल Vo k Vp R1R2R2 K1 Vp तेव्हा आधी हे व्होल्टेज सुरुवातीला कमी होते म्हणजेच ते अंपलिफिकेशन च्या विरुद्ध म्हणजे अटेन्यूएट होते तर सुरुवातीला हे व्होल्टेज या पॉइंटला अटेन्यूएट होते आणि नंतर ते K या फॅक्टर सोबत मल्टिप्लाय होते आणि आपल्याला हे असे आऊटपुट दिसते म्हणजेच या सर्किटमध्ये सुरुवातीला अटेन्यूएशन होते तेव्हा सर्किट चा हा पार्ट अटेन्यूएटर आहे आणि आपल्याला हे शेवटचे आउटपुट V0 KV2 असे मिळते तर इथे आपण असे म्हणू शकतो की सुरुवातीला इनपुट अटेन्यूएट होते आणि नंतर ते या सर्किट च्या उरलेल्या भागाकडून एंपलीफाय होते तेव्हा हे उरलेले सर्किट एम्पलीफायर आहे मग आता आपण काय करू शकतो आपण या सर्किट चा हा पार्ट म्हणजे अटेन्यूएटर चा पार्ट म्हणजे पोटेन्शियल डिव्हाइडर चा पार्ट काढून टाकूया आणि त्यामुळे हे उरलेले सर्किट फक्त अंपलिफिकेशन करेल आणि ते एम्पलीफायर सर्किट असेल आता इथे आपण काय करू शकतो आधी इथे मी हे कॉपी करतो आणि सरळ हा पार्ट काढून टाकतो व हे इनपुट इथे डायरेक्ट Vp ला जोडतो म्हणजेच मी इथे हा पोटेन्शियल डिव्हाइडर चा पार्ट काढून हे इनपुट इथे डायरेक्ट Vp ला जोडले आणि हे आता फक्त ऍम्प्लिफायर म्हणून काम करते तुम्ही पुस्तकामध्ये हे असेच सर्किट नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर म्हणून पाहिले असेल तर आता हे नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे सर्किट आहे पण हे सर्किट डिफरन्स एम्पलीफायर पेक्षा फार वेगळे नाही आपण काय केले मी तुम्हाला नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर डिफरन्स एम्पलीफायर इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे तीन वेगवेगळे सर्किट सांगितले आहेत पण तुम्हाला हे तीन वेगवेगळे सर्किट डायग्राम लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त या डिफरन्स एम्पलीफायर ची सर्किट डायग्राम लक्षात ठेवा आणि तुम्हाला यावरून लक्षात येईल की डिफरन्स एम्पलीफायर चे नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर व इन्व्हर्टटिंग एंपलीफायर हे दोन रूपे आहेत मी लॉजिकली इन्व्हर्टटिंग एंपलीफायर करतो तर इथे आपल्याला त्यासाठी या दोन इनपुट पैकी एक इनपुट झिरो करावे लागेल इथे मी हे V1 0 करतो म्हणजेच मी हे असे जोडतो आता हे सर्किट असे दिसते आणि आता इथे तुम्ही पोटेन्शियल डीवाईडर पाहू शकतात आणि त्यामुळे सुरुवातीला इनपुट कमी होते आणि नंतर ते एंपलीफाय होते आता इथे मला फक्त हे एंपलीफाय करायचे आहे हे अटेन्यूएटर नको आहे आणि त्यासाठी मी हे इनपुट इथे डायरेक्ट जोडतो तेव्हा हे असे केल्यामुळे मला हे स्टॅंडर्ड नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर मिळते हे तुम्ही पुस्तकांमध्ये सुद्धा पाहू शकतात तुम्हाला ते वेगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही आता आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर पाहुयात पुन्हा एकदा हे आपण डिफरन्स ऍम्प्लिफायर वरून मिळवू यात त्यासाठी मी हे कॉपी करतो तेव्हा हे आपले डिफरन्स ऍम्प्लिफायर आहे आणि इथे हे आउटपुट K असे आहे पण आता V2 0 आहे आणि त्यामुळे आउटपुट V0 K V1 असे मिळते इथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात की आउटपुट हे इनपुट 1 सोबत प्रोपोर्शनल आहे आणि हे इनपुट 1 च्या विरुद्ध आहे कारण इथे हे मायनस साईन आहे आणि म्हणून इथे इनपुट पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट निगेटिव्ह आणि इनपुट निगेटिव्ह असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह येते आणि म्हणून याला इन्वर्तींग अंपलिफायर असेही म्हणतात त्यामुळे इथे हे मायनस साईन दिले आहे इथे पहा हे मायनस साईन नाही म्हणून याला नॉन इन्वर्तींग अंपलिफायर असे म्हणतात इथे हा K पॉझिटिव्ह नंबर आहे अशाप्रकारे आपण हे सर्किट आपण डिफरन्स एंपलीफायर च्या सर्किट वरून मिळविले आता आपण हे सर्किट सिम्पलीफाय करूयात तेव्हा इथे आपण हे सिंपलिफिकेशन इथून ते इथे पर्यंत करूया इथे या पॉइंट ला हे पोटेन्शियल झिरो आहे तेव्हा इथे काय पोटेन्शियल असेल त्याकरता या इथे आपण पुन्हा एकदा पोटेन्शियल डिव्हायडर रुल वापरुयात तेव्हा इथे Vp 0 आहे कारण इथे या इन्वर्तींग अंपलिफायर मध्ये ते व्होल्टेज झिरो आहे आणि त्यामुळे ऑपरेशन एंपलीफायर च्या नियम क्रमांक 2 प्रमाणे सर्किट च्या या इनपुट मधून करंट फ्लो होत नाही आणि Vp हे व्होल्टेज V2 आणि ग्राऊंड च्या मधील व्होल्टेज आहे आणि V2 0 त्यामुळे Vp 0 आणि त्यामुळे या पॉइंटला झिरो व्होल्टेज आहे तर आता हे झिरो व्होल्ट आहे जर हे झिरो व्होल्ट आहे तर मी हे असे दोन रेझिस्टन्स सोबत का काढले मी इथे हे असे या पॉईंट पासून डायरेक्ट ग्राऊंड ला का जोडले नाही मी असे करू शकतो आधी मी हे कॉपी करतो या सर्किट मध्ये मला माहित आहे की हे झिरो पोटेन्शियल ला आहे तर मला याची काय गरज आहे हे मी सरळ ग्राऊंड ला जोडू शकलो असतो इथे मला याची सुद्धा गरज नाही आता हे गेल्यावर इथे हे Vp आहे तर हे मागच्या सर्किटचे एकविव्हॅलंट सर्किट आहे हे सुद्धा दुसरे एकविव्हॅलंट सर्किट आहे आणि ते हे तुम्ही पुस्तकात किंवा अजून कुठे पाहिलेले सर्किट आहे तेव्हा आतापर्यंत आपण काय काय शिकलो ते पाहू तर आपण डिफरन्स एंपलीफायर नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आणि इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे तीन सर्किट पाहिले तर हे तीन सर्किट काय करतात इथे हे नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर एंपलीफायर आहे याला एक इनपुट आणि एक आउटपुट आहे व या सर्किट चे आउटपुट हे इनपुट च्या K टाईम एंपलीफाईड असे आहे तसेच या इन्व्हर्टटिंग एंपलीफायर सर्किटचे आउटपुट हे इनपुट V1 च्या K टाईम एंपलीफाईड आहे आणि इथे या सर्किट ला दोन इनपुट आहेत आणि त्यामुळे या सर्किटचे आउटपुट हे दोन्ही इनपुट V1 आणि V2 वर अवलंबून आहे इथे आउटपुट हे दोन्ही इनपुट मधील फरकावर अवलंबून आहे आणि हे आउटपुट V0 K असे आहे आणि या सर्किट ला डिफरन्स एंपलीफायर असे म्हणतात तर अशाप्रकारे हे सर्किट काम करतात तर आता हे कसे लक्षात ठेवायचे तेव्हा इथे फक्त डिफरन्स एंपलीफायर हे एकच सर्किट NOPG या नियमा प्रमाणे लक्षात ठेवा म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर काढून त्याचे निगेटिव्ह टर्मिनल आउटपुट ला जोडायचे आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ग्राउंड ला जोडायचे आणि प्रत्येकामध्ये रेजिस्टन्स लावायचा तेव्हा इथे इथे आणि या इनपुट च्या इथे रेजिस्टन्स लावा पण आउटपुट च्या इथे रेजिस्टन्स लावू नका आणि इथे हे इनपुटला जोडलेले रेझिस्टन्स हे R1 या सारख्याच व्हॅल्यू चे असावे हे पण लक्षात ठेवा तसेच हे दुसरे दोन रेझिस्टन्स देखील R2 या यासारख्याच व्हॅल्यू चे असले पाहिजेत हे देखील लक्षात ठेवा अशाप्रकारे हे सर्किट तुम्ही लक्षात ठेवू शकतात आता पुढच्या क्लासमध्ये आपण या तीन सर्किट ची सर्किट थेअरी पाहुयात आता थोडे थांबू यात